ठीक आहे तर मग हे सर्व स्पष्टीकरण दिल्यानंतर आपण आता समीकरण 38 आणि 39 हे समीकरण विभाजित करूया म्हणजे मला फक्त हे म्हणायचे आहे की शेवटच्या ब्रांच पलीकडे कोणतीही इतर ब्रांच नाही म्हणून ब्रांच लॉसेसचा प्रश्नच उद्भवत नाही तर हे समीकरण जेव्हा 𝐵𝑗𝑗 ≠ 0 असेल तेव्हा Pm2 IR ∑Nk1 PL𝑒jjk ∑Bl1 PLOSSfjjl असणार त्याचप्रमाणे Qm2 IR ∑Nk1 QL𝑒jjk ∑Bl1 QLOSSfjjl असेल म्हणजे या तक्त्यामधून आपण पूर्वी जे काही पाहिले आहे म्हणजे जेव्हा B𝑗𝑗 ≠ 0 असेल तेव्हा आपण लॉसेस गृहीत धरू कारण काही ब्रांचेस या त्या पलीकडे असतील आणि जेव्हा आपल्याकडे ही आकृती असेल आणि आपण पुन्हा जर या आकृतीत पाहिले तर जेव्हा B 0 असेल म्हणजेच तेथे कोणत्याही ब्रांचेस नाहीत याचा अर्थ असा की त्या नोडवरील एकूण लोड म्हणजे त्याच नोड द्वारे दिले गेले एकूण लोड आहे तर हे तुम्ही देखील पाहिले आहे आणि तसेच मागील आकृती प्रमाणे जरा वेळ थांबा एक मिनिट थांबा तीच आकृती किंवा कोणतीही इतर आकृती घेतली तरी काही फरक पडणार नाही जरा वेळ थांबा ती आकृती मी कोठे ठेवली आहे बहुधा येथेच असावी एक मिनिट थांबा ही आकृती या आकृतीत कोणत्याही नोड किंवा ब्रांचसाठी जे सर्वात शेवटी असेल म्हणजे या ब्रांच पलीकडे कोणताही नोड नाही याचाच अर्थ एकूण लोड उदाहरणार्थ या नोड 9 वर 𝑃𝑃𝐿 आणि 𝑄𝑄𝐿 आहे तसेच येथे देखील 𝑃𝑃𝐿 आणि 𝑄𝑄𝐿 आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे 𝑃𝑃𝐿 आणि 𝑄𝑄𝐿 देखील आहे कारण तेथे ब्रांचेस नाहीत तर त्यामुळेच त्या मॅथेमॅटिकल एक्सप्रेशन मध्ये लॉस टर्म अस्तित्त्वात नाही म्हणूनच या कारणास्तव येथे जर 𝐵𝑗𝑗 ≠ 0 असेल तरच आपण या समीकरण 38 आणि 39 चा वापर करू परंतु जेव्हा 𝐵𝑗𝑗 0 असेल तेव्हा लॉस टर्म अस्तित्वात नसते जरी इथे एकच टर्म आहे तरी मी Pm2 IR ∑Nk1 PL𝑒jjk हे याप्रकारे लिहिले आहे तसेच Qm2 IR ∑Nk1 QL𝑒jjk इथे फक्त ही एकच टर्म आहे याचा अर्थ असा की हे समीकरण 58 आणि 59 उदाहरण म्हणून हे असे लिहिले जाऊ शकतात 𝑃m2𝐼𝑅𝑗𝑗 शाखा क्रमांक काहीही असू शकेल इथे फक्त ही एकच टर्म आहे कारण या सर्किट प्रमाणे नोड 9 ने दिलेले एकूण लोड पाहिला म्हणजे PL आहे तसेच 𝑄𝑄𝐿 इथे सुद्धा फक्त एकच टर्म आहे म्हणजेच फक्त गणिती स्पष्टीकरणासाठी मी सिग्मा ऐवजी फक्त 𝑃m2𝐼𝑅𝑗𝑗 𝑃𝐿𝑒𝑗𝑗𝑁𝑗𝑗हे असे लिहिले आहे त्याचप्रमाणे Qm2 IR ∑Nk1 QL𝑒jjk देखील एकच टर्म आहे कारण तेथे पुढे ब्रांचेस नाहीत म्हणूनच तुम्ही सिग्मा वापरण्या ऐवजी ही दोन समीकरणे थेट वापरू शकता परंतु तुमच्या गणिताच्या दृष्टीने मी ह्या दोन टर्म सोडल्या आहेत आहे आणि ह्या दोन सिग्माच्या टर्म मी येथे आणल्या आहेत परंतु ही फक्त एकच टर्म आहे फक्त एकच संख्या आहे ही देखील एकच संख्या आहे म्हणूनच जेव्हा 𝐵𝑗𝑗 0 असेल तेव्हा या 𝑃 साठी मी हे जनरलाईज स्वरूपात लिहिले आहे याचा अर्थ असा आहे की या ब्रांचच्या पलीकडे इतर कोणत्याही ब्रांचेस नाहीत तर इथे ही एकच टर्म आहे परंतु याचा अर्थ असा आहे की या सिग्मा टर्म मुळे कोणताही गोंधळ होऊ नये म्हणूनच येथ फक्त एकच टर्म आहे त्याचा आपण वापर करू शकाल म्हणूनच या टर्म मी येथे तुमच्यासाठी लिहिल्या आहेत तर मला आशा आहे की आपल्या सर्वांना हे योग्य प्रकारे समजले आहे तसेच पुढे देखील ही समीकरणे आपण अशाच प्रकारे वापरू कारण लोड फ्लो अल्गोरिदम च्या सेकंड मेथडसाठी देखील ही समीकरणे आपल्याला वापरावी लागतील तेव्हा सुद्धा ही समीकरणे आपण अशाच प्रकारे वापरू वापरू तर आता आकृती तीन चा वापर करून आपण असे म्हणू शकतो कीम्हणजेच ही आकृती जरा वेळ थांबा किंवा मी तुमच्यासाठी ही आकृती तीन पुन्हा तयार करतो तर ही आकृती क्रमांक तीन आहे हा आपला नोड 1 आहे आणि हा आपला नोड 2 आहे तर हा नोड 1 आहे त्याचे व्होल्टेज V1 ∠δ1 होते हा नोड 2 आहे त्याचे व्होल्टेज V2 ∠δ2 होते आणि मी ते कंसात ठेवले आहे हे या नोड 2 द्वारे दिले जाणारे एकूण लोड 𝑃𝑗𝑄 आहे हा या ब्रांच मधून प्रवाहित होणारा करंट 𝐼 आहे हा या ब्रांचचा इम्पिडन्स आहे प्रत्यक्षात ही आकृती 3 आहे मी ती आकृती 3 इथे कुठेतरी ठेवली आहे परंतु येथे ही आकृती 3 आहे बरोबर तर मग या समीकरणातून आपण IV11 V22 rjx हे असे समीकरण लिहू शकतो हे समीकरण 60 आहे आता आणखी एक गोष्ट म्हणजे आपण केलेल्या लोड फ्लोच्या अभ्यासानुसार आपल्याला हे माहित आहे की कोठेही बस पॉवर इंजेक्शन 𝑃−𝑗𝑄 V𝐼 असे आहे तर हा लॅगिंग लोड 𝑃 आणि 𝑄 येथे आहे आणि हा या नोड 2 द्वारे दिलेला आहे आणि या इथून प्रवाहीत होणारा करंट I आहे आणि या नोड 2 चे व्होल्टेज V आहे खरंतर V फेजर कॉन्टिटी आहे म्हणजे ही फेजर कॉन्टिटी आपण 𝑉।𝑉।∠δ2 या प्रमाणे लिहू शकतो याप्रमाणेच आपण V हे V ।𝑉।∠−δ2 याप्रमाणे आहे म्हणूनच 𝑃−𝑗𝑄V𝐼 असे लिहू शकतो कारण या नोड 2 द्वारे दिलेले एकूण लोड 𝑃𝑄 हे आहे तर तुम्हाला माहिती आहे की म्हणूनच त्या लोड फ्लो समीकरणात 𝑃−𝑗𝑄V𝐼 असे लिहिले आहे तर 𝑃−𝑗𝑄V 𝐼 आहे किंवा I𝑃−𝑗𝑄V हे समीकरण 61 आहे म्हणजेच हे दोन समीकरण 60 आणि 61 वापरून आपण V11 V22 rjx𝑃−𝑗𝑄V असे लिहू शकतो तर आता आपण क्रॉस गुणाकार वापरू जर अशाप्रकारे तुम्ही क्रॉस गुणाकार केला तर मी तुम्हाला समजण्यासाठी असे लिहित आहे की येथील V2।V2।∠δ2 आहे म्हणजेच V2।V2।∠−δ2 आहे म्हणूनच येथे क्रॉस गुणाकारा साठी V2 हे मी ।V2।∠−δ2 या प्रकारे लिहिले आहे तर आता काय होईल जर आपण हे येथे क्रॉस गुणाकार केला तर ते ।V1।।V2।∠δ1−δ2।−V22𝑃−𝑗𝑄𝑟𝑗𝑥 असे होईल यानंतर तुम्ही येथे गुणाकार करा तर याचा विस्तार करा त्यामुळे हे ।V1।।V2। cos δ1−δ2 −V22 ।V1।।V2। sin δ1−δ2 𝑃 𝑟 𝑄𝑥 j𝑃 𝑥−𝑗𝑄𝑟 हे असे समीकरण होईल तर हे असे समीकरण 62 आहे तर आपल्याला येथे समीकरण 62 मधून रियल आणि इमॅजिनरी पार्ट विभक्त करावा लागेल तर मग तुम्ही असे केल्यास रियल पार्ट ।V1।।V2। cos δ1−δ2 −V22 𝑃 𝑟 𝑄𝑥 हा आहे किंवा or ।V1।।V2। cos δ1−δ2 V22 𝑃 𝑟 𝑄𝑥 असा आहे हे समीकरण 63 आहे तुम्हाला फक्त डेल्टा टर्म काढून टाकाव्या लागतील त्याचप्रमाणे हा इमॅजिनरी पार्ट ।V1।।V2। sin δ1−δ2 𝑃 𝑥−𝑗𝑄𝑟 हा आहे हे समीकरण 64 आहे तर तुम्ही समीकरण 63 आणि 64 चे वर्ग म्हणजे स्क्वेअर करून त्यांची बेरीज केली तर काय होईल तर ते V12V22 V22𝑃 𝑟 𝑄𝑥2 𝑃 𝑥 𝑄𝑟2 अशाप्रकारे होईल आपण इथे याचा विस्तार केल्यास याचा अर्थ V242 𝑃 𝑟 𝑄𝑥 0 5V2V2r2x2P2Q20असा होईल याचाच अर्थ असा की या समीकरणाचे प्रत्यक्षात चार सोलुशन निराकरणे आहेत कारण ते चौथ्या वर्गाचे समीकरण आहे आणि जर आपण त्याकडे पाहिले तर तेV24आणि V22 आहे म्हणजेच हे समीकरण मुळात V22 चे वर्ग समीकरण आहे कारण उदाहरणार्थ जर आपण V22𝑥 गृहित धरले तर ते x2V24होईल तर म्हणूनच हे समीकरण x22𝑃𝑟𝑄𝑥−0 5V2𝑥r2x2P2Q20 अशाप्रकारे होईल म्हणूनच मी इथे समीकरण 65 असे लिहिले आहे या अभ्यासक्रमामध्ये जेव्हा आपण डिस्ट्रीब्यूशन सिस्टीम च्या व्होल्टेज स्टॅबिलिटी बद्दल अभ्यास करू त्या वेळी आपल्याला हे समीकरण आवश्यक आहे हे समीकरण लोड फ्लो मध्ये वापरल्यानंतर आणखी स्पष्ट केले जाईल तर समीकरण 65 चे समाधान सरळ आहे आणि ते फेज अँगलवर अवलंबून नाही हे समीकरण फेज अँगल बरोबर स्वतंत्र आहे आणि जे समस्या सुलभ करते जोपर्यंत येथे त्रिकोणमितीय पद नाही आणि केवळ मॅग्निट्यूड आहे तोपर्यंत गोष्टी अगदी सोप्या आहेत बरोबर मी तुम्हाला पूर्वी देखील सांगितले होते की डिस्ट्रीब्यूशन सिस्टीम मध्ये व्होल्टेज अँगल इतके महत्त्वाचे नाही कारण डिस्ट्रीब्यूशन सिस्टीममध्ये सबस्टेशनपासून फीडरच्या शेवटच्या टोकापर्यंतच्या व्होल्टेज अँगलमधील तफावत फारच कमी असते 2 ते 3 अंशांपेक्षा जास्त नाही म्हणजेच अगदीच लहान आहे आणि V22च्या चार सोलुशन साठी हे देखील लक्षात घ्या की मी तुम्हाला आधी सांगितल्या प्रमाणे हे समीकरण मुळात V22 चे वर्ग समीकरण आहे कारण ते V24आहे व्होल्टेज स्टॅबिलिटी स्टडी दरम्यान मी याबद्दल थोडे आणखी समजावून सांगेल तर हे लक्षात घ्या की V22वर्ग समीकरणाच्या दोन सोलुशन पैकी फक्त एकच सोल्युशन म्हणजे वर्गमूळ च्या फक्त पॉझिटिव्ह साईनचे सोल्युशनच रियलीस्टिक व्हॅल्यू देते V2साठी देखील अशाच प्रकारे सोडवावे लागेल तर म्हणूनच या समीकरणाच्या चार सोल्युशन म्हणजेच चार निराकरणांपैकी तीन सोल्युशन हे व्यवहार्य नाही फक्त एकच सोल्युशन व्यावहारिक आणि वास्तविक आहे आणि हे आपण अशाप्रकारे दिले आहे तर येथे हे V2𝑃𝑟𝑄𝑥−0

5V212 अशाप्रकारे लिहू शकतो इथे मी हे अशा रीतीने योग्य प्रकारे लिहिले आहे इथे मी असे सुचवितो की या समीकरणातून तुम्ही हे सोलुशन मिळवा फक्त हे एकच किती मिळवा तुम्हाला चार सोलुशन मिळतीलपरंतु तुम्ही हेच सोलुशन मिळवा फक्त हे एकच समाधानसोल्युशन वास्तविक आहे आणि मी हे इथे अगोदरच लिहिलेले आहे तर हे 𝑉 साठी असे आहे तसेच ब्रांच 1 च्या इलेक्ट्रिकल इक्विव्हॅलेंट साठी आपल्याला 𝑉 मिळाला आहे त्याचप्रमाणे जर आपल्याला 𝑉 माहिती असेल तर आपल्याला 𝑉 साठी देखील अगदी असेच समीकरण मिळेल तर इथे आपण आता जनरलाईझ समीकरण तयार करण्याचा प्रयत्न करू जनरल समीकरण म्हणजे समजा हे ब्रांच 1 साठी 𝑗𝑗1आहे म्हणजेचm2𝐼𝑅𝑗𝑗𝐼𝑅2 याचा अर्थ इथे हा 2 रिसिविंग एन्ड m2ने बदलला जाईल आणि ही ब्रांच 1आहे आणि हे सर्व 1 म्हणजे खरंतर या 𝑟 𝑥 ऐवजी आपण r𝑗𝑗 𝑥𝑗𝑗 वापरू आणि जेव्हा जेव्हा तेथे 2 असेल तेव्हा आपण इथे m2वापरू m2म्हणजे m2𝐼𝑅𝑗𝑗 आहे जेव्हाही 𝑉 असेल तेव्हा आपण इथे m1वापरू म्हणजे आपण 𝑉 ऐवजी 𝑉 वापरून कारण हा सेंडिंग एन्ड आहे तर हा रिसिविंग एन्ड आहे परंतु P2Q2 मध्ये 2 ऐवजी m2वापरले जाईल तर आपण हे अशाप्रकारे करत असल्यास प्रथम आपण समीकरण हे जनरलाईझ स्वरूपात लिहूया म्हणजेच ।𝑉।𝐷𝑗𝑗−𝐴𝑗𝑗12असे लिहूया हे समीकरण 67 आहे याचा अर्थ असा की हे समीकरण हे समीकरण मी बनवत आहे तुम्ही फक्त पाह की ते कसे आहे प्रथम हे समीकरण बघूया हे समीकरण ठीक आहे उदाहरणार्थ या टर्म साठी समजा या टर्म साठी A साठी ब्रांच 1 साठी 𝐴𝑃𝑟𝑄𝑥−0 5।V।2 असे लिहूया या प्रकरणात आपण काय करू शकता की आपल्याला m1𝐼𝑆𝑗𝑗𝐼𝑆1 हे माहित असल्यामुळे म्हणजेच या 𝑉 साठी आणि इथे m2𝐼𝑅𝑗𝑗𝐼𝑅2 आहे याचा अर्थ असा की आपण हे सर्व 1 जर jj ने बदलले तर म्हणजेच 𝐴𝑗𝑗𝑃 𝑟𝑗𝑗𝑄𝑥𝑗𝑗−0 5।V।2 हे जनरलाईझ समीकरण झाले आहे म्हणूनच मी हे समीकरण इथे A𝑗𝑗𝑃 𝑟𝑗𝑗𝑄𝑥𝑗𝑗−0 5।V।2असे लिहित आहे हे समीकरण 68 आहे याचा अर्थ असा आहे की जे काही मी येथे लिहिले आहे ते मी तुम्हाला कसे लिहिले हे दर्शवले आहे त्याचप्रमाणे जर तसे असेल तर ही टर्म r2 तेथे असेल नंतर ही टर्म D याचा अर्थ इथे आपण हे समीकरण 𝐷𝑗𝑗A2𝑗𝑗−r2𝑗𝑗x2𝑗𝑗P2Q212अशाप्रकारे लिहित आहोत हा आपला D आहे तुम्हाला समजण्यासाठी इथे D हा 𝐷A2 − r2 x2P2Q212 अशाप्रकारे आपण लिहित आहोत जर आता आपल्याला हे समीकरण जनरलाईझ समीकरण बनवायचे असेल तर आपण 1 ऐवजी jj वापरू आणि म्हणून त्यामुळे हे समीकरण A2 − r2 x2P2Q212 असे बनले आहे तर हा आपला D आहे तर म्हणूनच ।𝑉।𝐷𝑗𝑗−𝐴𝑗𝑗12आहे हे समीकरण 67आहे आता तेथे कोणताही गोंधळ होणार नाही तेथे कोणतीही शंका नसेल तर हे जनरलाईझ समीकरण आहे

हे समीकरण 69 आहे येथे jj हा ब्रांच क्रमांक आहे m1m2हे अनुक्रमे सेंडिंग एन्ड आणि रिसिविंग एन्ड नोड्स आहेत येथे m1𝐼𝑆𝑗𝑗m2𝐼𝑅𝑗𝑗 आहेत यानंतर ब्रांच 1 चे रियल आणि रिऍक्टिव्ह पावर लॉसेस अशाप्रकारे दिले जाऊ शकते तर Ploss r P2Q2V2 आहे त्याच प्रमाणे Qloss x P2Q2V2 आहे हे समीकरण 70 आहे तर हे समीकरण 70 आहे हे लॉस समीकरण कसे मिळविले तर त्यासाठी आपण ब्रांच 1 ची आकृती पुन्हा गृहीत धरूया तुमच्यासाठी मी हे आकृती पुन्हा रेखाटतोय इथे मी पुन्हा ब्रांच 1च्या इलेक्ट्रिकल इक्विव्हॅलेंट ची आकृती रेखाटत आहे समजा ही आपली ब्रांच आहे हा नोड 1 आहे तर हा नोड 2 आहे हीच या नोडद्वारे दिलेले एकूण लोड हे 𝑃𝑗𝑄आहे या ब्रांचचे इम्पिडन्स 𝑟𝑗𝑥 आहे आणि या शाखेतून प्रवाहित होणारा करंट विद्यमान 𝐼 आहे हे आपल्याला अधिक माहिती आहे आणि या नोड 1चे व्होल्टेज ।𝑉।∠𝛿1आहे आणि या नोड 2 चे व्होल्टेज ।𝑉।∠𝛿2आहे बरोबर तर मग आता प्रश्न असा आहे की करंट चे समीकरण काय असेल आपल्याला हे माहिती आहे की 𝑃−𝑗𝑄V𝐼 आहे म्हणजेच याचा अर्थ असा की IP jQV आहे बरोबर जर येथे आपण दोन्ही बाजूंची मॅग्निट्यूड गृहीत घेतल्यास हे समीकरण ।𝐼। P2Q2 Vअसे होईल आता जर तुम्ही या दोन्ही बाजूंचा स्क्वेअर घेतला तर हे समीकरण I2 P2Q2 V2असे होईल येथे या ब्रांचचा रेजिस्टन्स 𝑟 आहे आता या दोन्ही बाजूस ब्रांच रेजिस्टन्स 𝑟 ने गुणाकार केल्यास समीकरण I2𝑟 rP2Q2 V2 असे असेल हा आपला Ploss आहे त्याचप्रमाणे जर आपण ।𝐼। P2Q2 Vया समीकरणाच्या दोन्ही बाजूंचा स्क्वेअर घेतला आणि दोन्ही बाजूंना x ने गुणले तर आपल्याला Qloss x P2Q2V2 असे समीकरण मिळेल आता हे ब्रांच 1 चे समीकरण आपण जनरलाईझ स्वरूपात लिहू शकतो तर आपल्याला माहिती आहे की रिसिविंग एन्ड नोड m2𝐼𝑅𝑗𝑗 आहे आणि jj1 आहे परंतु हे समीकरण आपण जनरलाईझ स्वरूपात लिहूया तर इथे 1 ऐवजी jj वापरू आणि 2 ऐवजी m2वापरू म्हणजेच Ploss r P2Q2V2 असेल त्याचप्रमाणे Qloss x P2Q2V2 असेल हे समीकरण 73 आहे आता जरआपण jj साठी jj 1 2 याप्रमाणे ब्रांच नंबर वापरले नोडच्या आणि m1𝐼𝑆𝑗𝑗 and m2𝐼𝑅𝑗𝑗 असे सेट केल्यास हे सर्व ब्रांच लॉसेस सहजपणे मिळू शकतात जर 𝑉 𝑃 𝑄 च्या व्हॅल्यू उपलब्ध असतील तर अशाप्रकारे प्रत्यक्षात कोणीही लॉस कॅल्क्युलेशन करू शकतो म्हणूनच जेव्हा जेव्हा आपण पण अशा गोष्टी करतो तर हे सेंडिंग एन्ड आणि रिसिविंग एन्ड आहे खरंतर m1𝐼𝑆𝑗𝑗 आहे सर्वसाधारणपणे जर आपण कोणत्याही ब्रांच jj चे इलेक्ट्रिकल इक्विव्हॅलेंट गृहीत धरले तुमच्यासाठी मी इथे 1 किंवा 2 ऐवजी ब्रांच jj चे इलेक्ट्रिकल इक्विव्हॅलेंट वापरले आहे जर ते तसे असेल तर आपण ही आकृती अशाप्रकारे बनवून या ही आपली ब्रांच jj आहे इथे आपण 1 2 3 ऐवजी jj वापरले आहे या बाजूने ब्रांच क्रमांक आहे तर या बाजूने सेंडिंग एन्ड नोड m1 𝐼𝑆𝑗𝑗 आहे आणि आणि येथे रिसिविंग एन्ड नोड m2𝐼𝑅𝑗𝑗 आहे सेंडिंग एन्ड बाजूचे व्होल्टेज ।𝑉।∠𝛿m1आहे आणि रिसिविंग एन्ड बाजूचे व्होल्टेज ।𝑉।∠𝛿m2आहे आणि या ब्रांच jj मधून प्रवाहीत होणारा करंट 𝐼𝑗𝑗 आहे आणि या ब्रांचचा इम्पिडन्स 𝑟𝑗𝑥 आहे आणि या नोड द्वारे दिलेले एकूण लोड म्हणजेच नोड m2द्वारे दिलेले एकूण लोड असेल 𝑃𝑗𝑄 हे सर्व म्हणजेच ब्रांच jj चा इलेक्ट्रिकल इक्विव्हॅलेंट आहे म्हणूनच आपण असे लिहू शकतो की सेंडिंग एन्ड नोड m1 𝐼𝑆𝑗𝑗 वर व्होल्टेज ।𝑉।∠𝛿m1आहे आणि रिसिविंग एन्ड नोड m2𝐼𝑅𝑗𝑗 वर व्होल्टेज ।𝑉।∠𝛿m2आहे आणि लोड 𝑃𝑗𝑄 आहे आणि हे सर्व अशाप्रकारे आहे आणि तुम्हाला माहित आहे की आपण या सर्व ब्रांच क्रमांक jj साठी तक्त्यात सेंडिंग एन्ड आणि रिसिविंग एन्ड बनवत असतो तर आपल्या jj च्या प्रत्येक व्हॅल्यू कोणती ब्रांच निवडायची आणि याची गणना कशी करावी हे आपल्याला माहिती असेलच म्हणूनच येथे Ploss𝑗𝑗 आणि Qloss𝑗𝑗 दिलेले आहेत या इथे आपण 𝑃 आणि 𝑄 याऐवजी 𝑃−𝑗𝑄V𝐼𝑗𝑗 वापरले आहे अशा प्रकारे आपण हे लॉसेस चे समीकरण ब्रांच 1 ब्रांच 2 ऐवजी जनरलाईज स्वरूपात मिळविले आहे आणि खरंच हे कोणत्याही रेडियल डिस्ट्रीब्यूशन नेटवर्क साठीच्या ब्रांच jj चे इलेक्ट्रिकल इक्विव्हॅलेंट आहे मला आशा आहे की हे सर्व समजण्या सारखे आहे जर या लेक्चर संबंधी आपल्याकडे काही अडचण किंवा शंका असल्यास आपण फोरममध्ये प्रश्न उपस्थित करू शकता किंवा मेल पाठवू शकता तुम्हाला योग्य उत्तर बरोबर मिळेल तर सुरुवातीला आपल्याला अशा प्रकारच्या लोड फ्लोसाठी आपल्याला सुरुवातीला सर्व ब्रांचेससाठी Ploss आणि Qlossहे 0 गृहीत धरावे लागतील कारण मी सुरुवातीला आपल्याला सांगितले आहे की सुरुवातीस अल्गोरिदम सुरू करताना सर्व ब्रांचेस jj साठी Ploss आणि Qlossहे 0 सेट केले जाईल म्हणूनच सुरुवातीला Ploss आणि Qloss म्हणजे नोड m2च्या पलिकडील सर्व नोड्सचे लोड आणि नोड m2चे स्वतः चे लोड या सर्वांची बेरीज असेल जेव्हा आपण उदाहरण सोडवू तेव्हा हे आपण पाहणार आहोतच म्हणूनच जर आपल्याला अल्गोरिदम सुरू करायचा असेल तर सुरुवातीला आपल्याला असे गृहीत धरावे लागेल की आपले इनिशियल लॉसेस हे 0 आहेत म्हणजेच या प्रकरणात इथे सुरवातीला फ्लॅट व्होल्टेज असल्यामुळे आपल्याला फक्त सबस्टेशन व्होल्टेज 𝑉 गृहित धरून 𝑉 𝑉 शोधावे लागतील शोधू शकतो आपल्या परिमाणानुसार सर्व मोजले जाईल यावर आधारित धरले जाईल तर दुसर्या पद्धतीमध्ये सुरुवातीला व्होल्टेज 0 असणार तर यालाच आपल्याला दुसरी पद्धत म्हणता येईल तर या लोड फ्लो स्टडी च्या दोन मेथड म्हणजेच मेथड 1 आणि मेथड 2 बॅकवर्ड फॉरवर्ड स्वीपिंग मेथड असे सुद्धा म्हणतात तर इथे या दोन मेथड दिलेले आहेत तर पहिली मेथड जी आपण अभ्यासली आहे त्या मेथडमध्ये सुरुवातीला आपण फ्लॅट व्होल्टेज स्टार्टच्या आधारे लोड करंट शोधण्याचा प्रयत्न करतो एकदा सर्व लोड करंट ज्ञात झाल्यावर आम्ही ब्रँच करंटची गणना करतो आणि जेव्हा ब्रँच करंटची गणना केली जाते तेव्हा आपण सेंडिंग एन्ड आणि रिसिविंग एन्ड साठी रिकर्सिव्ह रिलेशनशिप शोधण्याचा प्रयत्न करत असतो ही आपली पहिली मेथड आहे तर यामध्ये आपण इटरेशन नंतर इटरेशनची पुनरावृत्ती करणार आहोत या प्रकरणावरील उदाहरणे आपण नंतर सोडवू आणि दुसर्या मेथड मध्ये आपण काय करणार आहोत की प्रत्यक्षात आपण सर्व ब्रांचेस चे लॉसेस 0 गृहीत धरत आहोत तर सुरुवातीला आपल्याला प्रत्येक नोडद्वारे दिले जाणारे रियल आणि रिअँक्टिव पॉवर लोड काय आहे हे शोधून काढावे लागेल आणि त्याचा वापर करून आपण सबस्टेशन व्होल्टेज शोधण्याचा प्रयत्न करू सबस्टेशन ही एक स्लॅक बस आहे म्हणूनच आपल्याला सबस्टेशन व्होल्टेज माहिती असेल आणि त्यापासून आपण नोड V ची व्होल्टेज मॅग्निट्यूड निश्चितपणे शोधण्याचा प्रयत्न करू जेव्हा व्होल्टेज मॅग्निट्यूड V ज्ञात असेल तेव्हा पुन्हा हा याच प्रकारे आपण व्होल्टेज V शोधण्याचा प्रयत्न करू आणि याच प्रकारे पुढील मॅग्निट्यूड देखील शोधु तर दुसर्या पद्धतीत फ्लॅट व्होल्टेज स्टार्ट चा प्रश्नच उद्भवत नाही फक्त इनिशियल लॉसेस हे 0 गृहीत धरावे लागतील परंतु पहिल्या मेथडमध्ये आपल्याला फ्लॅट व्होल्टेज स्टार्टची आवश्यकता आहे पहिल्या मेथडमध्ये आपल्याला लोड करंट ब्रांच करंट व्होल्टेज हे सर्व कॉम्प्लेक्स नंबर दिलेले असतात तर पहिल्या मेथडमध्ये जरी व्होल्टेज अँगलमधील तफावत फारच कमी असली तरीसुद्धा आपल्याला सहजपणे व्होल्टेज अँगल मिळू शकतो दुसऱ्या मेथडमध्ये सुद्धा गणितीय समीकरणे वापरून व्होल्टेज अँगल मिळवू शकतो परंतु डिस्ट्रीब्यूशन सिस्टीममध्ये सबस्टेशनपासून फीडरच्या शेवटच्या टोकापर्यंतच्या व्होल्टेज अँगलमध्ये लक्षणीय बदल होत नाही प्रत्यक्षात ही अँगलमधील तफावत फार फार तर 2 ते 3 डिग्री असू शकेल म्हणूनच दुसऱ्या मेथड मध्ये संबंधित व्होल्टेज मॅग्निट्यूड आणि पावर लॉसेस सहज मिळवता येतात धन्यवाद या नंतर आपण अल्गोरिदम वर येऊ